तर ही व्याख्याने मायक्रोस्ट्रक्चरबद्दल असतील ते खरोखरच या पुस्तकावर आधारित आहेत काही वर्षांपूर्वी आणि येथे मुख्य हेतू खरोखर एक व्यावहारिक मार्गदर्शक प्रदान करण्याचा होता तर हे असे आहे की जे विद्यार्थी प्रयोग करणारे आहेत आणि त्यामुळे खरोखरच मायक्रोस्ट्रक्चरल कॅरेक्टरीझेशन पार पाडण्यासाठी काय करावे आणि विशेषत काय करू नये यावर खूप लक्ष केंद्रित केले आहे म्हणून मी तुम्हाला हे पुस्तक पाहण्याचा जोरदार सल्ला देते कारण आजच्या या छोट्या व्याख्यानांमध्ये मी कव्हर करू शकेन त्यापेक्षा बरेच काही आहे आणि आपल्याकडे आणखी एक कोर्स आहे ज्यामध्ये केवळ स्ट्रक्चरल कॅरेक्टरायझेशनच नाही तर सिमेंट केमिस्ट्रीच्या अनेक पैलूंचा समावेश आहे आणि तुम्हाला EPFL कडून हे फॉलो करायला आवडेल तर मायक्रोस्ट्रक्चरल कॅरेक्टरायझेशन यात चार भाग असतील या पहिल्या भागात आपण काय करण्याचा प्रयत्न करत आहोत याचे विहंगावलोकन करू काँटिन्युअस मेथड्स नमुना तयार करणे आणि क्ष किरण विवर्तन याबद्दल बोलू दुसऱ्या भागात मी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी बद्दल बोलणार आहे तिसर्या भागात सच्छिद्रता आणि चौथा भाग जो अगदी लहान आहे हा एक केस स्टडी असेल ज्यामध्ये आपण सिमेंट पेस्टमधील फेज असेंबलेज पाहण्यासाठी ही सर्व तंत्रे कशी एकत्र आणू शकतो हे दाखवून दिले जाईल मग आपण काय करण्याचा प्रयत्न करत आहोत बरं कल्पना अशी आहे की सिमेंट आणि काँक्रीटमध्ये जे घडत आहे त्याची ही हायड्रेशन अभिक्रिया आहे आणि या हायड्रेशन अभिक्रिया दरम्यान पाण्याची सिमेंटवर अभिक्रिया होऊन तुम्हाला हायड्रेट देते तर फक्त C3S किंवा अलाईट च्या साध्या बाबतीत येथे अभिक्रिया देणारा निर्जल टप्पा आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि CSH तयार करणारे हायड्रेट्स असू शकतात अधिक क्लिष्ट प्रकरणात जिथे आपल्याकडे सिमेंटमध्ये सर्व भिन्न टप्पे आहेत आणि नंतर आपल्याकडे काही हायड्रेट टप्पे आहेत आणि जर तुम्हाला या वेगवेगळ्या हायड्रेट टप्प्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर मी तुम्हाला मी आधी नमूद केलेला दुसरा कोर्स पाहण्याचा सल्ला देतो त्या सर्वांचे तपशीलवार वर्णन केले आहे अभिक्रियेदरम्यान खरं तर आपल्याकडे एकंदरीत घट झाली आहे म्हणजे पाण्याचे प्रमाण आणि अभिक्रिया न केलेली सामग्री तयार होणाऱ्या हायड्रेट्सपेक्षा किंचित मोठी आहे आणि त्या कारणास्तव जर आपल्याकडे सीलबंद प्रणाली असेल तर आपण छिद्र देखील बनवू आणि ही हायड्रेशनअभिक्रिया खरोखरच अनेक वर्षे चालू शकते जरी ती कदाचित पहिल्या 28 दिवसांत 80 टक्के पूर्ण झाली असेल तर ही हायड्रेशन अभिक्रिया आहे बरं फेज कंटेंट आणि डिस्ट्रिब्युशन यात आपल्याला स्वारस्य आहे फेज कसा तयार होतो ही गतीशास्त्र इ आणि नंतर मायक्रोस्ट्रक्चरल कॅरेक्टरायझेशन देखील टिकाऊपणाचे पैलू पाहण्यासाठी वापरले जाऊ शकते मायक्रोस्ट्रक्चरवर पर्यावरणाचा कसा परिणाम होतो कुठली यंत्रणा अधोगतीला जबाबदार आहे तर कॅरॅक्टरायझेशन पद्धतीच्या दृष्टीने आपण ते तीन भागात घेऊ शकतो सर्वप्रथम आपल्याकडे अशा पद्धती आहेत ज्या एकूण अभिक्रियांचे अनुसरण करतात ज्याला मी काँटिन्युअस पद्धती म्हणतो मग आपल्याकडे अशा पद्धती आहेत ज्यांचा वापर करून आपण घन टप्पे पाहू शकतो क्ष किरण विवर्तन थर्मल विश्लेषण स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी या नेहमी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आहेत दुर्दैवाने आपल्याकडे फक्त एक्स रे डिफ्रॅक्शन आणि स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीबद्दल बोलण्यासाठी वेळ आहे आणि मग शेवटी आपल्याकडे छिद्रांची रचना पाहण्याची तंत्रे आहेत आता पद्धतींमध्ये अधिक तपशीलात जाण्यापूर्वी काही सामान्य टिपा आणि सर्वप्रथम तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की परिपूर्ण मापन अशी कोणतीही गोष्ट नाही अगदी सैद्धांतिक भौतिकशास्त्र किंवा सर्वात व्यावहारिक भौतिकशास्त्रातही तुम्हाला अचूक मोजमाप मिळू शकत नाही प्रत्येक मापनामध्ये एक आंतरिक त्रुटी असते आणि तुम्हाला याची जाणीव असणे आवश्यक आहे आणि बहुतेक तंत्रांसाठी सापेक्ष त्रुटी वाढते कारण निरपेक्ष राशी कमी होते म्हणून उदाहरणार्थ कमी वेळात तयार होणार्या हायड्रेट्सचे प्रमाण मोजणे खूप कठीण असते नंतर जर तुम्हाला हायड्रेट्सचे प्रमाण जास्त मिळाले तर प्रमाणीकरण अधिक अचूक होते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पेस्ट किंवा कॉंक्रिट कुठे पहायचे आहे याचा विचार करणे आता अर्थातच कॉंक्रिट ही सामग्री आहे जी आपण वास्तविक जगात वापरतो परंतु जे बदल होत आहेत ते सामान्यतः पेस्ट टप्प्यात होत आहेत आणि आपली समस्या अशी आहे की जर आपण काँक्रिटमध्ये पाहत आहोत तर आपल्याकडे एकूण 60 ते 70 टक्के असू शकतात आणि तो फक्त सौम्य करणारा प्रभाव आहे त्यामुळे लहान प्रमाणात टप्पे ठरवण्याचा प्रयत्न करण्याचे हे आव्हान आपल्यासमोर आहे जर आपल्याकडे 3 पेक्षा ज्यास्त विरळ केले तर नक्कीच आपण परिस्थिती आणखी खराब होऊ शकते त्यामुळे साधारणपणे मायक्रोस्ट्रक्चरल कॅरेक्टरायझेशनसाठी आपला कल पेस्ट नमुन्यांवर असतो परंतु आपण सावधगिरी बाळगली पाहिजे की आपण पेस्ट त्याच प्रकारे बनवू शकतो जी तुमच्याकडे कॉंक्रिटमध्ये आहे आणि तेथे मिश्रण विशेषतः महत्वाचे आहे कारण मी नंतर सांगेन आणि मायक्रोस्कोपी तंत्राचा एक मुख्य फायदा म्हणजे आपण पेस्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करू शकतो आणि शेवटी आपण केस स्टडीमध्ये पाहणार आहोत की आपल्याला खरोखरच अनेक पद्धती एकत्रितपणे वापरण्याची आवश्यकता आहे तुम्ही दुसऱ्या पद्धतीची वैधता तपासण्यासाठी एक पद्धत वापरू शकता त्यामुळे काँटिन्युअस मेथड्स आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत असे बरेच तपशील आहेत जिथे तुम्हाला प्रयोगाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि त्यांच्यासाठी मी तुम्हाला पुस्तकाचा संदर्भ देतो त्यामुळे कदाचित हायड्रेशन अभिक्रियेचे अनुसरण करण्याचे सर्वात महत्त्वाचे तंत्र म्हणजे आयसोथर्मल कॅलरीमेट्री आइसोथर्मल कॅलरीमेट्रीमध्ये हायड्रेटिंग नमुन्यातून हिट इव्होल्यूशनचा विचार होतो आणि हिट इव्होल्यूशन हे अभिक्रिया चालू असण्याचे लक्षण आहे त्यामुळे हिट इव्होल्यूशन जितकी जास्त असेल तितकी अधिक प्रमाणात अभिक्रिया चालू आहे आणि येथे आपण कर्व्ह पाहतो जे पोर्टलँड सिमेंटसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे आपण सुरुवातीला पाहिले की आपल्याकडे हिट इव्होल्यूशनचा हा खूप उच्च दर आहे नंतर हा द्रुतगतीने कमी होतो आणि काही तासांपर्यंत कमी पातळीवर राहतो आणि व्यावहारिक दृष्टिकोनासाठी हे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे तुम्हाला कॉंक्रिट मिसळण्यासाठी वेळ मिळतो ते बाजूला हलवण्यासाठी आणि फॉर्ममध्ये ठेवण्यासाठी आणि नंतर 2 किंवा 3 तासांनंतर हिट इव्होल्यूशनचा दर पुन्हा जास्तीत जास्त 10 तासांपर्यंत वाढतो आणि नंतर तो कमी होतो त्यामुळे ओव्हरहायड्रेशनचे विशेषत पहिल्या दिवसापासून पालन करण्याचे हे एक अतिशय शक्तिशाली तंत्र आहे फक्त काही मुद्दे जे महत्वाचे आहेत सर्व प्रथम ही कॅलरीमेट्रिक स्थिती खरोखर सीलबंद नमुन्याशी समतुल्य आहे सामान्यतः जर तुम्ही कोणतेही पाणी मिसळत नसाल आणि जर तुमच्याकडे पाण्यातील सिमेंटचे प्रमाण खूप कमी असेल तर यामुळे खूप महत्त्वाचा फरक पडू शकतो म्हणून येथे पेस्टसाठी कर्व्ह पहा 0 3 वर पाणी न घालता आणि फक्त 1 किंवा 2 दिवसांनी हायड्रेशन मंद होत आहे जर आपण त्या नमुन्याच्या वर थोडेसे पाणी ठेवले तर आपण पाहू शकता की हायड्रेशन अधिकाधिक वेगाने पुढे जात आहे जेव्हा आपण 0 4 च्या पाण्याचे सिमेंट गुणोत्तर गाठतो तेव्हा आपण पाहू शकता की या अतिरिक्त पाण्याने खरोखर फारसा फरक पडत नाही अगदी सामान्यपणे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला या अभिक्रिया आणि पहिल्या दिवसातील अल्युमिनेट अभिक्रियेचे हे सुपरपोझिशन अधिक तपशीलवार पाहण्यासाठी इतर गोष्टी पाहण्याची आवश्यकता आहे येथे हे मोठे विस्तीर्ण शिखर अलाइट अभिक्रिया आहे आणि नंतर अल्युमिनेट टप्प्याच्या वेगवेगळ्या अभिक्रियांमुळे कर्व्हच्या कमी होणाऱ्या भागावर उच्च पातळीमध्ये असू शकतात आणि हे अत्यंत महत्वाचे आहे की सामग्रीमध्ये सल्फेटची योग्य भर घालण्याच्या दृष्टिकोनातून त्या अल्युमिनेट उच्च पातळी मुख्य सिलिकेटच्या उच्च पातळीनंतर उद्भवतात दुसरे तंत्र आपल्याला सतत बदलांकडे पहावे लागते त्याला रासायनिक संकोचन म्हणतात आणि हे व्हॉल्यूम बदलांचे मोजमाप करते 57VC S H 0 32 cm3 2 16 cm3 म्हणून जर आपण C3S च्या अभिक्रियेची स्टोकिओमेट्री पाहिली जसे आपण येथे पाहतो तर आपण पाहू शकतो की C3S चा एक खंड पाण्याच्या 1 32 खंडांवर अभिक्रिया देतो आणि नंतर तो 1 57 CSH आणि 0 59 कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार करतो म्हणून आपण पाहतो की हा भाग आणि या भागाचे एकूण घनफळ आता सुरुवातीच्या मूळ घन आकारमानाच्या दुप्पट आहे

तथापि जर आपण दोन्ही बाजूची बेरीज केली या दोन आकडेवारीची येथे तुलना केली तर आपण पाहतो की आपल्याकडे अंदाजे 7 टक्के प्रमाण कमी आहे आणि वेगवेगळ्या निर्जल सामग्रीवर अवलंबून ज्याची मात्रा कमी होते ते 5 ते 10 टक्के पर्यंत असेल आता ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे कारण ती आपल्याला एक अतिशय सोपी पद्धत देते ज्याद्वारे आपण या रासायनिक संकोचन मापनातील हायड्रेशनचे अनुसरण करू शकतो तर इथे आपण EPFL मध्ये तयार केलेला सेटअप पाहतो हे खरोखर खूप सोपे आहे आणि खरोखर स्वस्तात केले जाऊ शकते कारण खरोखरच खूप परिणाम करणारे एकमेव उपकरण म्हणजे हे वॉटर बाथ आणि ते अगदी स्वस्त आहे या वॉटर बाथमध्ये आपल्याकडे हे लहान नमुने आहेत तुम्ही तुमच्या नमुन्याच्या तळाशी थोडी सिमेंट पेस्ट लावा तुम्ही ते पाण्याने भरता आणि मग पाणी सतत वर जाते आणि वरच्या बाजूला हा तेलाचा थेंब असतो आणि हे तेल थेंब बाष्पीभवन दर्शविते आणि या तेलाच्या थेंबावर काही रंग आहे ही वस्तुस्थिती तुम्हाला या साध्या वेबकॅमद्वारे प्रतिक्रिया अनुसरण करण्याचे एक साधन देते तर इथे आपल्याला तेलाचे थेंब दिसतात ते कालांतराने हलतील आणि ते वेबकॅमद्वारे शोधले जाऊ शकतात आणि स्वयंचलितपणे विश्लेषण केले जाऊ शकतात जर तुमच्याकडे वेबकॅम नसेल तर तुमच्याकडे असा विद्यार्थी असू शकतो जो नियमित अंतराने ड्रॉपची स्थिती मोजतो परंतु ते इतके सोयीस्कर नाही आता या प्रयोगात पाहण्याची मुख्य बाब म्हणजे नमुन्याची जाडी येथे खूप जास्त आहे मग पाणी नमुन्यातील सर्व छिद्रांमध्ये सतत प्रवेश करू शकत नाही आणि अर्थातच पुन्हा हे अधिक महत्त्वाचे बनते जेंव्हा आपण कमी पाणी सिमेंट प्रमाणाकडे जातो तर इथे आपल्याला पाणी सिमेंट प्रमाण 0 3 आणि स्पष्टपणे 20 मिलिमीटरचे हे जाड नमुने दिसत आहेत फक्त एक दिवसानंतर पाणी खरोखरच नमुन्यात प्रवेश करत नाही आणि खरोखर सतत हायड्रेशन होण्यासाठी आपल्याला अत्यंत पातळ थरापर्यंत जावे लागेल आता पातळ थर असण्याची समस्या म्हणजे तुमच्याकडे जास्त त्रुटी आहे आता जेव्हा तुम्ही 0 4 च्या पाण्याच्या सिमेंट गुणोत्तराकडे परत जाता तेव्हा 5 ते 10 मिलिमीटरच्या श्रेणीमध्ये थर असणे अगदी वाजवी आहे ही साधारणपणे तुम्हाला हवी असलेली पातळी आहे तर त्या दोन निरंतर पद्धती आहेत आता जेव्हा आपण वेगळ्या पद्धती पाहतो तेव्हा वेगळे म्हणजे आपल्याला नमुना बनवावा लागतो आणि नंतर वैयक्तिक वेळी आपल्याला हायड्रेशन थांबवावे लागते आणि संपूर्ण विश्लेषण करावे लागते आणि येथे नमुना तयार करणे खूप महत्वाचे आहे पुस्तकात याबद्दल संपूर्ण माहिती आहे आणि मी या पुस्तकाच्या काही लेखकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी या भागात या स्लाइड्स तयार करण्यास मदत केली आता तुम्हाला खरोखरच सीमेंटच्या शेल्फ लाइफबद्दल जागरुक असणे आवश्यक आहे तुमच्याकडे सिमेंटचे प्रीहायड्रेशन होऊ शकते आणि तुम्ही सिमेंट ग्राउंड करताच हे सुरू होऊ शकते सामान्य परिस्थितींमध्ये शेल्फ लाइफ फक्त 6 ते 12 महिने असते आणि तुमच्या चेन्नईमध्ये असलेल्या उष्ण आर्द्र परिस्थितीत ते कदाचित त्यापेक्षा खूपच कमी असेल आणि याचा हायड्रेशनवर खूप नाट्यमय परिणाम होऊ शकतो तर इथे लाल रंगावर आपल्याला थर्मोग्रॅविमेट्रिक विश्लेषण दिसत आहे आणि आपण या प्रदेशात पाहू शकता की सिमेंट पेस्टद्वारे विशेषत अल्युमिनेट फेजद्वारे पाणी कसे शोषले गेले आहे आणि आपल्याकडे एट्रिंगाइटची एक छोटी रचना आहे तर हे तुम्हाला किती जुने आहे हे दाखवते आणि नंतर येथे डावीकडे आपण प्रतिक्रिया गतीशास्त्रावर होणारा नाट्यमय परिणाम पाहू शकतोआपण पाहू शकता की जुन्या नमुन्यात हिट इव्होल्यूशन ताज्या नमुन्याच्या तुलनेत खरोखर खूप कमी झाली आहे त्यामुळे तुम्हाला याबाबत खूप सावधगिरी बाळगावी लागेल आणि तुमच्या प्रयोगांची विचारपूर्वक योजना करावी लागेल आणि सर्व काही एकाच वेळी मिसळावे लागेल जेणेकरून तुमच्याकडे समान नमुना असेल जर तुम्ही तुमचा नमुना काळजीपूर्वक साठवलात तर अशा बँकांमध्ये नाही आणि खरोखरच शिफारस आहे की तुमचे सिमेंट दुकानात विकत घेऊ नका तर ते थेट उत्पादकाकडून मिळवा त्यापेक्षा मजेदार कथा आपण "सरे विद्यापीठा"तील भौतिकशास्त्र विभागातील सहकाऱ्यांसोबत सहकार्य केले आहे त्यामुळे तुम्हाला खूप चांगले शास्त्रज्ञ माहित आहेत पण एके दिवशी त्यांनी सांगितले की आपल्याकडे हे खूप मजेदार परिणाम आहेत आणि जेव्हा आपण परिस्थिती काय आहे ते शोधून काढले तेव्हा आपण काम केले की ते नुकतेच स्थानिक दुकानात गेले होते आणि सिमेंटची एक पिशवी विकत घेतली जी कदाचित दुकानात किती दिवस पडून होती कोणास ठाऊक त्यामुळे याबाबत खूप काळजी घ्या जेव्हा तुम्हाला तुमचा सिमेंट मिळेल तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे ते लहान तुकड्यांमध्ये फोडून यातील प्रत्येक लहान बॅच सीलबंद कंटेनरमध्ये ठेवा प्लॅस्टिकची बादली चांगली आहे आणि कमी सापेक्ष आर्द्रतेच्या परिस्थितीत ते साठवून ठेवा तुम्ही ही खबरदारी घेतल्यास तुम्ही येथे पाहू शकता की या सिमेंटसाठी सेटिंगची वेळ 8 वर्षांमध्ये निरीक्षण करण्यात आली होती आणि 4 वर्षांसाठी ते खरोखर खूप वाईट नाही सामान्यत पीएचडी अभ्यासाच्या कालावधी इतकी नाही त्यामुळे तुमच्या सिमेंटची काळजी घ्या तुम्हाला ते मिळताच ते लहान तुकड्यांमध्ये विभाजित करा एका वेळी एका कंटेनरसाठी काम करा आणि तुम्ही कंटेनर उघडता किंवा बंद करता ते कमी करण्याचा प्रयत्न करा मग मिक्सिंगसाठी हे विशिष्ट प्रकारचे मॉर्टर मिक्सर किंवा व्हॅक्यूम मिक्सर दाखवते आता मी म्हटल्याप्रमाणे मायक्रोस्ट्रक्चरल कॅरेक्टरायझेशनसाठी आपल्याला खरोखर पेस्टकचे अधिक निरीक्षण करायचे आहे आणि पेस्टसाठी आपल्याकडे खूप महत्वाचे होते की तुम्ही खरोखरच उच्च शीअर मिक्सिंग कोणत्याही प्रकारच्या इंपेलरसह वापरावे जे पेस्टला शीअर प्रदान करेल जसे की खालीलप्रमाणे मॉर्टर मधील परिस्थितीचे अनुकरण होईल आणि हा प्रभाव किती नाट्यमय आहे हे आपण या स्लाइडमध्ये पाहू शकतो हे येथे हँड मिक्सचा नमुना आहे आणि मग जेव्हा आपण अशा परिस्थितीत जातो जे क्यूरिंगसारखे असते तेव्हा आपण मॉर्टर मध्ये असतो तेव्हा आपण हायड्रेशन प्रतिक्रियांना खूप गती देतो म्हणून जर आपण तसे केले नाही तर आपल्याला खरोखर हायड्रेशन किनेटिक्सची खोटी कल्पना मिळेल कास्ट पेस्ट ही अशी ठराविक पद्धत आहे जी तुम्ही वापरू शकता तुम्ही एकतर अशा लहान कंटेनरमध्ये वैयक्तिक नमुने बनवू शकता आणि ते सीलबंद स्थितीत साठवू शकता आणि नंतर वैयक्तिक वेळी तुम्ही हे स्लाइस घ्या आणि या प्रत्येक स्लाइसचे विश्लेषण आपण नंतर ज्या पद्धतींबद्दल बोलणार आहोत त्याद्वारे केले जाऊ शकते जर तुम्हाला वॉटर क्युरिंगचे अनुकरण करायचे असेल तर आपण शिफारस करतो की तुमच्याकडे असे एक लहान कंटेनर असावे 24 तासांनंतर तुम्ही नमुना डब्यातून बाहेर काढता आणि नंतर थोड्या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवा त्यामुळे तुमच्याकडे असलेले पाण्याचे प्रमाण खरोखरच खूप कमी आहे आणि तुमच्या नमुन्यातून तुमच्याकडे असलेल्या लीचिंगचे प्रमाण कमी होईल तुमचे नमुने कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोल्युशनमध्ये साठवू नका ज्याची अनेक लोक साहित्यात शिफारस करतात कारण ते कॅल्शियम नाही जे बाहेर पडत आहे खरं तर ते अल्कलाइड्स बाहेर पडतात आणि जर तुम्ही अल्कलाइड्स बाहेर टाकले तर तुम्ही विशेषत तुमच्या पूरक सिमेंटीशिअस मटेरियलच्या अभिक्रियेच्या गतीत खूप बदल केला आहे त्यामुळे अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अगदी कमी प्रमाणात पाणी असणे ज्यामुळॆ नमुन्यातील परिस्थिती बदलणार नाही आणि मग त्याचप्रमाणे तुम्ही येथे दाखवल्याप्रमाणे स्लाइस कापू शकता परंतु जेव्हा तुम्ही विश्लेषण करत असाल तेव्हा तुम्ही नेहमी कडा टाळल्या पाहिजेत आणि खरोखर मध्य भाग दिसला पाहिजे कारण हे सर्वात एकसंध आणि सर्वात चांगले क्युअर होण्याची शक्यता आहे आता आपल्याला हायड्रेशन थांबवण्याची गरज का आहे बरं याची खरी कल्पना मायक्रोस्ट्रक्चर जतन करताना मोकळे पाणी काढून टाकण्याची आहे आणि अर्थातच सुरुवातीच्या हायड्रेशनच्या वेळी उदाहरणार्थ जर तुम्हाला त्या मुख्य हिट इव्होल्यूशन च्या उच्च पातळीवर काय चालले आहे ते पहायचे असेल तर तुम्हाला हायड्रेशनची पुढील प्रगती थांबवण्याची आवश्यकता आहे जेव्हा तुमच्याकडे जास्त वेळ असेल उदाहरणार्थ एक महिना म्हणा ते खरोखर आवश्यक नाही परंतु काही तंत्रे तुम्हाला मुक्त पाणी काढून टाकण्यासाठी आवश्यक असू शकतात जसे की SEM आणि इतर प्रकरणांमध्ये जिथे आपल्याला पाणी काढून टाकण्याची आवश्यकता नसली तरीही कार्बनचे प्रमाण कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो तर अशा अनेक पद्धती ज्यांची साहित्यात चर्चा केली गेली आहे सर्वात लोकप्रिय आणि प्रत्यक्षात सर्वात वाईट आणि ही एक गोष्ट आहे जी तुम्ही या व्याख्यानांमधून खरोखर टिकवून ठेवली होती ती म्हणजे ओव्हनमध्ये कोरडे करून तुमचे नमुने तयार करू नका वापरण्यासाठी हे सर्वात वाईट तंत्र आहे परंतु या थेट वाळवण्याच्या तंत्रांसाठी बर्याच भिन्न परिस्थिती आहेत ज्यात भिन्नता असू शकते तापमान कालावधी इ सर्व नमुना आकार आणि नमुना आकार खूप महत्वाचे आहे आणि म्हणूनच आपण येथे या बर्याच पातळ कापांवर लक्ष केंद्रित करतो कारण नंतर पातळ काप आपण यापैकी एका थेट सुकण्याच्या तंत्राने किंवा सॉल्व्हेंट एक्सचेंज तंत्राद्वारे जलद गतीने हायड्रेशन थांबवू शकतो आणि या पद्धती आहेत ज्याची मी व्यावहारिकतेतून शिफारस करतो आणि विशेषतः एसीटोन खूप चांगले तंत्र असून देखील आयसोप्रोप्यानॉल ची शिफारस अधिक जोरदारपणे केली जाते मिथेनॉल आपण वापरत नाही कारण त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे आणि इथेनॉलची समस्या अशी आहे की इथेनॉल अनेकदा भरपूर पाणी शोषून घेते त्यामुळे हायड्रेशन थांबवण्यात ते फारसे प्रभावी नाही आणि आपण या अभ्यासाचे बरेच तपशील साहित्यात पाहू शकता आता समस्या अशी आहे की जवळजवळ या सर्व पद्धती हे बदल काय असू शकतात याची जाणीव ठेवण्यासाठी काहीतरी तयार करतात आणि इथे मी नुकतीच उदाहरणे दाखवली पुस्तकात तुम्ही पाहू शकता अशी आणखी बरीच उदाहरणे आहेत आणि हे एक्स रे डिफ्रॅक्शन पॅटर्नसह दाखवते आणि ते खरोखरच बहुतेक एट्रिंगाइट आणि AFm फेज आहेत जे सर्वात प्रभावी आहेत त्यामुळे इथे या स्लाईड मध्ये कुठलाही ब्रेक पॉईंट न आढळता अतिशय सुंदर एट्रिंगाईट उच्च पातळी येथे पाहायला मिळते हे साधारणपणे खूपच कमी आहे आणि उदाहरणार्थ येथे आपल्याला व्हॅक्यूम ड्रायिंग फक्त एका दिवसासाठी मिळाले आहे परंतु तुम्हाला दिसेल की एट्रिंगाइट पूर्णपणे नष्ट झाले आहे आपल्याकडे मोकळी जागा हेमी आणि मोनो कार्बो अल्युमिनेटमध्ये बदल देखील होतील अर्थातच हवेतील CO2 च्या कमी प्रमाणात देखील याचा परिणाम होऊ शकतो आणि ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे CO2 पासून शक्य तितके आपले नमुने संरक्षित करण्याचा खरोखर प्रयत्न करा CO2 शोषून घेणार्या उत्पादनासह क्लायंटसह डेसीकेटरमध्ये साठवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे म्हणून क्ष किरणांच्या विवर्तनासाठी आपण नंतर बोलू तेव्हा सर्वोत्तम पद्धत म्हणजे थांबणे अजिबात नाही परंतु अर्थातच हे मशीन उपलब्ध असण्यावर अवलंबून असते त्यामुळे तुम्ही तुमचे तुकडे कापू शकता ते थेट डिफ्रॅक्टोमीटरकडे नेऊ शकता आणि कोणताही विलंब न करता तुमचे मोजमाप करू शकता त्यामुळे थांबण्याची सर्वोत्तम पद्धत तुम्हाला नंतर काय करायचे आहे यावर अवलंबून असते जर तुम्हाला एक्स रे डिफ्रॅक्शन करायचे असेल तर न वाळलेले नमुने मोजणे चांगले जर तुम्हाला SEM मध्ये अधिक स्वारस्य असेल जसे आपण नंतर पाहू सॉल्व्हेंट एक्सचेंज आणि फ्रीझ ड्रायिंग दोन्ही चांगले काम करतात पारा घुसखोरी पोरोसिमेट्रीमध्ये स्वारस्य असेल तर सॉल्व्हेंट एक्सचेंज सर्वात चांगले आहे त्याचे कारण आपण नंतर पाहू आणि मी पुन्हा जोर देतो कृपया तुमचे नमुने 105 डिग्री सेल्सिअस तापमानात कोरडे करू नका तुमची संपूर्ण मायक्रोस्ट्रक्चर तुम्ही पूर्णपणे पोरोसिटी बदलता ही खरोखर एक वाईट पद्धत आहे म्हणून हा पहिला भाग पूर्ण करण्यासाठी आपण क्ष किरण विवर्तनाकडे थोडक्यात पाहणार आहोत आणि पुन्हा मी यावर जोर देतो की मी येथे जे साहित्य कव्हर करू शकतो ते खरोखरच अगदी लहान आहे आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आहे परंतु आशा आहे की आपल्याला थोडी कल्पना येईल आता क्ष किरणांचे विवर्तन हे स्फटिकाच्या टप्प्यांकडे पाहण्याचे प्रीहीट तंत्र आहे सिमेंटचे आव्हान आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उच्च पातळी ओव्हरलॅप आहे आणि हे खरोखर आश्चर्यकारक नाही कारण सिमेंटमध्ये आपण खूप कमी घटकांसह व्यवहार करत होतो नेहमी कॅल्शियम आणि सिलिकॉन आणि एल्युमिनियम सारख्या गोष्टी ऑक्सिजनसह असतात त्यामुळे बाँडचे अंतर नेहमीच सारखेच असते आणि याचा अर्थ असा होतो की जाळीतील रिक्त अंतर देखील खूप समान असणे कल आणि म्हणूनच उच्च पातळीची ओव्हरलॅपची ही आश्चर्यकारक राशी मिळते विशेषत या भागात निर्जल टप्प्यांसाठी सर्वकाही अगदी समान स्थितीत येत आहे अलिकडच्या वर्षांत तपशीलवार प्रमाणीकरण खरोखरच एक प्रगती आहे या रिएटवेल्ड विश्लेषणाचा हा विकास परंतु सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी ते खरोखर एखाद्या तज्ञाद्वारे लागू करावे लागेल तरीही तुम्ही हे योग्य प्रकारे केले तर क्ष किरण विवर्तन हे निर्जल टप्प्यांचे प्रमाण पाहण्याचे सर्वात अचूक तंत्र आहे आणि त्यावरून तुम्ही हायड्रेशनची डिग्री काढू शकता जर तुम्ही प्रेफरेंशियल ओरिएंटेशन preferential orientation टाळण्याची काळजी घेत असाल तर पोर्टलँडलाइट पाहण्यासाठी देखील हे खूप चांगले आहे परंतु त्यासाठी टीजीए देखील चांगले आहे आणि एट्रिंगाइट आणि अर्थातच आपण एक मानक वापरल्यास आपण एकूण अनाकार पाहू शकतो त्यामुळे क्ष किरण विवर्तनातील उपकरणे आजकाल जवळजवळ सर्वत्र डिफ्रॅक्टोमीटर आहे ज्याने इतर सर्व तंत्रे बदलली आहेत जी फोटो इत्यादींवर आधारित आहेत आणि या डिफ्रॅक्टोमीटरची कल्पना अशी आहे की आपल्याकडे सिमेंट पेस्टची एक डिस्क आहे जी सहसा फिरत असते आणि नंतर क्ष किरण स्त्रोत आणि डिटेक्टर एकाच कोनात फिरतो त्यामुळे दिलेल्या कोनात विखुरलेले एक्स रे डिटेक्टरद्वारे कॅप्चर केले जाऊ शकतात आणि या तंत्राची कल्पना अशी आहे की आपल्याकडे पावडर आहे पावडरमध्ये वेगवेगळ्या दिशानिर्देशांमध्ये बरेच वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत आणि हे एका प्रकारच्या छायाचित्रावर रिंग्ज देईल परंतु या डिफ्रॅक्टोमीटर सेटअपद्वारे आपण हा डेटा एका परिमाणात संकुचित करतो म्हणून काही व्यावहारिक मार्गदर्शक तत्त्वे सर्वप्रथम कणांचा आकार कमी करणे महत्वाचे आहे आणि जर तुम्हाला आकारहीन टप्प्याचे प्रमाण ठरवायचे असेल तर ते विशेषतः महत्वाचे आहे त्यामुळे आपल्याकडे हायड्रेटेड सिमेंटमध्ये अनाकार टप्पे आहेत की नाही याबद्दल बरीच चर्चा झाली आहे आणि येथे आपण स्नेलिंगक्स आणि स्वतःच्या एका पेपरद्वारे काही परिणाम पाहू शकतो की जर तुम्ही कणांचा आकार पुरेसा कमी केला तर तुम्हाला दिसेल की तेथे कोणतेही आकारहीन टप्पे नाहीत परंतु सावधगिरी बाळगा कारण जर तुम्ही तुमचा नमुना कोरडा करणार असाल तुमचा नमुना कोरडा बारीक करून घ्या तर तुम्ही प्रत्यक्षात आकारहीन टप्पे तयार करू शकता त्यामुळे ओले ग्राइंडिंग करावे लागेल पण अर्थातच पाण्याने नाही पुन्हा आयसोप्रोपॅनॉल सारखे काहीतरी वापरा तर हा असा नमुना आहे पारंपारिकपणे लोक फ्रंट लोडिंग तंत्र म्हणतात म्हणजेच तुम्ही तुमची पावडर सॅम्पल होल्डरमध्ये टाकता आणि नंतर तुम्ही ती गुळगुळीत करता समस्या अशी आहे की हे खरोखर प्राधान्य देणारी अभिमुखता निर्माण करते जर तुमच्याकडे प्लॅटी किंवा लांब टप्पे असलेले स्फटिक असतील तर ते ओरिएंटेड असतात आणि त्यामुळे उच्च पातळीच्या तीव्रतेवर खूप मजबूत प्रभाव पडतो म्हणून शिफारस म्हणजे एकतर बॅकलोडिंग वापरा ज्यामध्ये तुम्ही तुमचा नमुना धारक एका सपाट प्लेटवर ठेवता आणि नंतर मागून पावडर लोड करा किंवा आपण आधी बोलल्याप्रमाणे स्लाइस वापरा आणि तुम्ही हायड्रेटिंग करत असताना स्लाइसमध्ये तुम्ही कदाचित आदर्श कणांच्या आकारमानाचे ग्राउंड केलेले नाही परंतु बहुतेक क्रिस्टल्स अगदी लहान क्रिस्टलाइज्ड एनहाइड्राइटमध्ये तयार होतात त्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात आणि या प्राधान्य अभिमुखतेच्या संदर्भात विविध लोडिंग तंत्रांचा प्रभाव येथे आपण पाहू शकतो आपण बॅकलोडिंग पहा आपल्याकडे येथे सर्वोत्तम परिस्थिती आहे आपण आधीच नमूद केल्याप्रमाणे दुसरा मुद्दा म्हणजे हायड्रेशन थांबवणे एट्रिंगाइट हा सर्वात प्रभावी टप्पा आहे आपण येथे सामान्यतः मोनोकार्बोनेटआणि एट्रिंगाइट जतन करण्यासाठी विविध तंत्रांची मालिका पाहू शकतो या पहिल्या दोन स्लाइस सर्वोत्तम आहेत परंतु जर तुमच्याकडे स्लाइस असतील आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचे रफ पॉलिशिंग करत नसाल तर तुमचे नुकसान होऊ शकते तुमच्या पोर्टलँडाइटवर वाईट प्रभाव पडू शकतो म्हणून आपण खरोखर शिफारस करतो ते तंत्र म्हणजे एमरी पेपरवर फक्त हलके पॉलिशिंग असले हे ताजे काप आणि येथे ही स्लाइड ताज्या मिश्रणाच्या सर्वात लोकप्रिय तयारी तंत्रांचा सारांश देते जिथे तुम्ही स्लाइस किंवा पावडरचे हायड्रेशन इन सिटू पाहू शकता आता रिएटवेल्ड विश्लेषणाची ही पद्धत अत्यंत शक्तिशाली आहे आणि गेल्या दोन दशकांमध्ये या शिखर ओव्हरलॅपच्या समस्येमुळे सिमेंटच्या विश्लेषणात खरोखर क्रांती घडवून आणली आहे आता या विश्लेषणाची कल्पना अशी होती की प्रोफेसर रिएटवेल्ड यांनी 1969 मध्ये न्यूट्रॉन विवर्तनासाठी ही कल्पना मांडली आणि कल्पना अशी आहे की तुमच्याकडे एक गणना केलेला नमुना आहे तुमच्याकडे एक निरीक्षण केलेला नमुना आहे आणि तुम्ही लिस्ट स्क्वेअर मेथडने फरक कमी करता तर तत्त्वाच्या दृष्टीने हे अगदी सोपे आहे परंतु उपयोगाच्या दृष्टीने कारण तुमच्याकडे अनेक तंत्रे आहेत आणि तुम्हाला या प्रत्येक शिखरासाठी वैयक्तिकरित्या कमी करणे आवश्यक आहे तर वेगवान वैयक्तिक संगणकांच्या आगमनापासून ते खरोखरच व्यावहारिक बनले आहे आणि यामुळे खरोखरच क्रांती झाली आहे आणि शतकाच्या सुरुवातीपासून हे सिमेंट प्लांटमध्ये अधिकाधिक वापरले जात आहे आणि खरोखरच सिमेंट अवस्थेतील टप्प्यांसाठी बोग्यू गणना पूर्णपणे बदलण्यास सुरुवात केली आहे जी खरोखरच पूर्णपणे चुकीची आहे आता जर आपण या शिखरांवर अधिक तपशीलाने पाहिले तर शिखरांच्या उंचीवर परिणाम करणाऱ्या अनेक भिन्न गोष्टी आहेत आणि अर्थातच या रिएटवेल्ड विश्लेषणामध्ये त्यांची गणना करावी लागेल म्हणून सर्व प्रथम शिखर स्थिती युनिट सेलचा आकार आणि सममितीने निर्धारित केल्या जातात अणूंची स्थिती आकृतिबंध आणि नंतर रुंदी देखील अनेक भिन्न पैलू क्रिस्टलाइट्सचा आकार उपकरणांचे कॉन्फिगरेशन इत्यादींद्वारे तीव्रता प्रभावित होऊ शकते आणि यामुळे अनेकानेक भिन्न व्हेरीएबल्ससह हे अत्यंत क्लिष्ट समीकरण निर्माण होईल आणि या सर्व व्हेरीएबल्सला रिफाइन केले जाऊ शकते आणि हीच समस्या आहे आणि म्हणूनच हे तंत्र लागू करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रमाणात कौशल्याची आवश्यकता आहे कारण जर तुम्ही हे सर्व व्हेरिएबल्स इच्छेनुसार बदलू दिले तर तुम्हाला नवीन काही हाती लागणार नाही बरं आपण येथे स्केल फॅक्टर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत की ज्याला मुळात मिश्रणात किती फेज आहे आणि येथे हे सर्व पॅरामीटर्स एकतर आपल्याला माहित आहेत किंवा आपण त्यांना चांगल्या परिभाषित मर्यादेत बदलू शकतो तर यापैकी फक्त एक येथे रचना घटक उदाहरणार्थ हा कथेचा शेवट नाही कारण हा रचना घटक स्वतः नंतर परमाणु विखुरणाऱ्या घटकांची बेरीज आहे आणि नंतर युनिट सेलमधील स्थाने तर हे तुम्ही पाहू शकता समीकरणात आणखी व्हेरिएबल्स मिळवू शकतो त्यामुळे तुम्ही रिफाइनमेन्ट कसे करू शकता याच्या संपूर्ण तपशीलात जाण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नाही या अगदी सोप्या समीकरणामध्ये हे सारांशित केले आहे की तुम्ही या दोन पॅटर्नमधील किमान चौरस कमी करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु तुम्हाला ते सर्व भिन्न शिखरांवर सर्व व्हेरिएबल्ससह variables करावे लागेल म्हणून फक्त काही लहान टिपा परंतु अर्थातच जर तुम्हाला ते स्वतः करायचे असेल तर तुम्हाला याकडे अधिक तपशीलाने पहावे लागेल चांगली साहित्य रचना मॉडेल्स चांगल्या डेटाबेससह प्रारंभ करणे खरोखर महत्वाचे आहे रिफाइन्ड व्हेरिएबल्सची संख्या कमी करणे खरोखर महत्वाचे आहे कारण आपण सर्वकाही बदलू दिल्यास आपल्याला काहीही नवीन मिळणारं नाही अंतिम रिफाइनमेन्टमध्ये समाविष्ट असले पाहिजे किंवा तुम्ही खरेच म्हणावे याचे सर्व मापदंड बदलले आहेत आणि परिमाणात्मक टप्प्यातील विश्लेषणामध्ये सामान्यतः आपण काय करतो आपण जाळीच्या पॅरामीटरमध्ये फक्त स्केल घटक रिफाइन करतो म्हणून आपण जाळीच्या पॅरामीटर्सना थोडे समायोजित करण्याची परवानगी देतो जर सॉलिड सोलुशन मुळे शिखरांमध्ये थोडासा बदल झाला असेल किंवा असे काहीतरी असेल आणि अर्थातच आपल्याला स्केल फॅक्टर बदलणे आवश्यक आहे कारण तीच गोष्ट आपण शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु या जाळीच्या पॅरामीटर्समध्येही आपल्याला फरक एका योग्य अंतराने मर्यादित करावा लागेल आणि मग कठिणता तपासणे आणि ते दृश्यमानपणे तपासणे महत्वाचे आहे फक्त संख्यात्मक परमिटर्सवर अवलंबून राहू नका नमुना पहा उच्च पातळी योग्य ठिकाणी आहेत का आणि त्यासारख्या गोष्टी पहा आणि तफावतीच्या या मर्यादा तपासा इतर पैलू ज्याचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे ते म्हणजे संदर्भ वजन म्हणून जेव्हा आपण हायड्रेशनच्या डिग्रीसारखे काहीतरी मोजण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की सुरुवातीला आपल्याकडे मोकळ्या पाण्याचा नमुना असतो जो सहसा काढून टाकला जातो आणि मग निर्जल सिमेंट पण जसजसे हायड्रेशन चालू आहे तसतसे अधिकाधिक मोकळे पाणी हायड्रेटमध्ये एकत्र केले जाते म्हणजे आपण विश्लेषण करत असलेल्या सामग्रीचे वजन येथे वाढले आहे पुढील स्लाइड्समध्ये दर्शविल्याप्रमाणे आणि आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल अन्यथा सर्वकाही समान प्रमाणात सामान्य न करता आणि आपण ते सामान्यतः समांतर एक थर्मोग्रॅविमेट्रिक विश्लेषण करून बांधलेल्या पाण्याच्या प्रमाणाचे विश्लेषण करतो ताजे नमुना डिस्क प्रति 100 ग्रॅम पेस्ट m mXRD प्रति 100 ग्रॅम निर्जल m mXRD 1wc वाळलेला नमुना पावडर प्रति 100 ग्रॅम पेस्ट m mXRD 1H2Obound 1wc प्रति 100 ग्रॅम निर्जल mmXRD 1H2Obound आणि जर आपण असे केले तर आपल्याकडे अशी समीकरणे असू शकतात जी प्रत्येक गोष्टीला प्रज्वलित आधारावर रूपांतरित करू शकतात आणि आपण तसे केल्यास आपण ताजे नमुने केले किंवा वाळलेले नमुने केले तरीही आपल्याला समान मूल्ये मिळू शकतात तर इथे आपण अनेक नमुने एकत्र करून हायड्रेशन रिएक्शन कसे पाहू शकतो ते पाहू उदाहरणार्थ कॅल्शियम हायड्रॉक्साईड कसे विकसित होत आहे ते तुम्ही येथे पाहू शकता सामान्यत या प्रकारच्या फॉरमॅटमध्ये पाहणे अधिक उपयुक्त आहे जेथे आपण हा डेटा वेळेसह विशिष्ट टप्प्यांच्या उत्क्रांतीमध्ये संकुचित करतो आणि हायड्रेशन कायनेटिकस पाहण्यासाठी हे खरोखर खूप शक्तिशाली तंत्र असू शकते जर आपल्याला अनाकार अवस्था पहायची असेल तर आपल्याकडे विविध दृष्टिकोन आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे मानक तंत्रे एकतर अंतर्गत मानक किंवा बाह्य मानक अंतर्गत मानकाचा फायदा आहे की मानक नमुना आणि अज्ञात नमुना योग्य आहेत अगदी समान परिस्थितीत एकत्रित केले जातात समस्या अशी आहे की जर तुम्हाला हायड्रेटेड सॅम्पल पहायचे असेल तर तुम्ही तुमचे मिक्सिंग करत असताना तुमचे मानक लावू नये कारण तुमचे मानक आपण उद्या बोलणार आहोत त्या फिलर इफेक्टद्वारे हायड्रेशनवरच परिणाम करु शकते आणि या कारणास्तव जेव्हा आपण ताजे स्लाइस पाहू इच्छिता जे गोष्टी करण्याचा सर्वात व्यावहारिक मार्ग आहे नंतर हा बाह्य मानक दृष्टीकोन अधिक चांगला आहे परंतु येथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे बाह्य मानक आणि तुमचा संदर्भ नमुना कमी अधिक एकाच वेळी समान परिस्थितीत मोजावा लागेल जर तुम्ही 10 नमुन्यांचे मोजमाप करत असाल तर प्रत्येक 10 नमुन्यांमागे तुम्ही तुमचा मानक नमुना मोजता कारण स्टँडर्ड डिफ्रॅक्टोमीटरमधून एक्स रेची तीव्रता कालांतराने सतत कमी होत जाते आता PONKCS पद्धती नावाच्या या तंत्राबद्दल बरीच चर्चा होत आहे याचा अर्थ ज्ञात क्रिस्टल रचनेचा नमुना नाही आणि निर्जल सिमेंटमधील स्लॅगचे प्रमाण किंवा फ्लाय ऍशचे प्रमाण शोधण्यासाठी हे निर्जल टप्प्यांसाठी चांगले कार्य करू शकते परंतु जेव्हा आपल्याकडे हायड्रेशन असते तेव्हा कॅल्शियममध्ये फरक करणे नेहमीच चांगले नसते उदाहरनार्थ सिलिकेट हायड्रेट आणि स्लॅग तर हे होते तंत्रांचे विहंगावलोकन व तसेच क्ष किरण विवर्तनाचा जलद परिचय